सर्वांना सुप्रभात आज आपण सिमेंटच्या पुढील पिढीवर चर्चा करणार आहोत जे कॅल्शियम सल्फोअल्युमिनेट सिमेंट आधारित बाइंडर Binder आपण त्याचे गुणधर्म आणि उपयोग पाहू काँक्रीट ही जगातील सर्वाधिक वापरली जाणारी मानवनिर्मित सामग्री आहे त्यामुळे हे स्पष्ट आहे की आपल्याला पोर्टलँड सिमेंटच्या कार्बन फूटप्रिंटकडे लक्ष देणे आवश्यक आहे जो काँक्रीटचा बंधनकारक टप्पा आहे 5 ते 7 टक्के जागतिक कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन पोर्टलँड सिमेंट उत्पादनास कारणीभूत आहे हे प्रामुख्याने चुनखडीच्या कॅल्सीनेशनमुळे होते जे पोर्टलँड सिमेंट तयार करण्यासाठी वापरले जाते तर पोर्टलँड सिमेंटचे कार्बन डायऑक्साइड फूटप्रिंट आपण कसे कमी करू शकतो बहुतेक कार्बन डायऑक्साइड चुनखडीच्या कॅल्सीनेशनमधून निर्माण होते कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन कमी करण्याचे पारंपारिक मार्ग आहेत जसे की प्रक्रिया अनुकूल करून ऊर्जा कार्यक्षमता वाढवणे आणि सिमेंटमध्ये सिमेंटिटिअस मिळवणे स्लॅग फ्लाय ऍश चुनखडी घालणे असे आपण काही काळापासून करत आहोत तसेच आपण सध्या पर्यावरणपूरक इंधन वापरण्याबाबत विचार करू शकतो परंतु पोर्टलॅंड सिमेंट उत्पादनादरम्यान कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन लक्षणीयरीत्या कमी करायचे असल्यास अपारंपरिक मार्गांचा विचार करणे आवश्यक आहे तर पोर्टलँड सिमेंटमध्ये उपस्थित असलेल्या वैयक्तिक टप्प्यांच्या कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनाची तुलना करणारा आलेख येथे आहे त्यामुळे पोर्टलँड सिमेंटमधील विविध टप्प्यांचे कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन पाहू C3S मध्ये सर्वाधिक CO2 उत्सर्जन होते त्यानंतर C2S C3A आणि C4AF यांचा क्रमांक लागतो आता जर आपण त्याची तुलना कॅल्शियम एल्युमिनेटशी केली जो कॅल्शियम एल्युमिनेट सिमेंटचा मुख्य भाग आहे तर कार्बन डायऑक्साइड फूटप्रिंट खूपच कमी आहे आणि C4A3S जो कॅल्शियम सल्फोअल्युमिनेट फेज आहे जो CSA आधारित सिमेंटचा मुख्य टप्पा आहे या सर्व टप्प्यांमध्ये सिमेंट सर्वात कमी आहे पोर्टलॅंड सिमेंट तयार करण्यासाठी भट्टीचे उच्च तापमान वापरले जाते अंदाजे 1450 अंश सेल्सिअस परंतु कॅल्शियम सल्फोअल्युमिनेट सिमेंट बनवण्यासाठी आपल्याला फक्त 1250 अंश सेल्सिअसपर्यंत जावे लागेल त्यामुळे आपण भट्टीचे तापमान 200 अंश सेल्सिअसने कमी करू शकतो त्या व्यतिरिक्त आपल्याला कमी ग्राइंडिंग उर्जेची आवश्यकता असते कारण कॅल्शियम सल्फोअल्युमिनेट सिमेंट क्लिंकर अधिक सच्छिद्र असतो त्यामुळे या सर्व फायद्यांमुळे कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन आणि ऊर्जेची गरज कमी होते तर कॅल्शियम सल्फोअल्युमिनेट बेलाइट सिमेंट म्हणजे काय त्यात Yeelimite यांचा समावेश होतो ज्याला कॅल्शियम सल्फोअल्युमिनेट बेलाइट देखील म्हणतात जसे पोर्टलँड सिमेंटमध्ये देखील आहे पण त्यात भरपूर कॅल्शियम सल्फेट आणि कॅल्शियम एल्युमिनेट फेराइट C4AF आहे C4A3S हा CSA सिमेंटचा मुख्य टप्पा आहे कॅलिफोर्निया बर्कले विद्यापीठात 1960 मध्ये अलेक्झांडर क्लेन यांनी याचे पेटंट घेतले होते परंतु कॉंक्रिटमध्ये संकोचन भरपाई प्राप्त करणे हे ध्येय होते त्या वेळी कॉंक्रिटमध्ये विस्तार वाढवून संकोचन भरपाईवर लक्ष केंद्रित केले गेले लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या कच्च्या मालाची गरज नाही पोर्टलँड सिमेंट तयार करण्यासाठी तेच वापरले जाते तर चुनखडी चिकणमाती बॉक्साईट आणि जिप्सम हे कॅल्शियम सल्फोअल्युमिनेट सिमेंट बनवण्यासाठी वापरतात परंतु भट्टीचे तापमान 1250 अंश सेल्सिअसच्या आसपास असावे लागते CSA क्लिंकरमध्ये अंदाजे 75 ते 90 टक्के क्लिंकर असते बाकीचे कॅल्शियम सल्फेट असते काय अस्तित्वात आहे ते पाहणे महत्त्वाचे आहे तर ही विद्यमान CSA आधारित उत्पादने आहेत यूएसए मध्ये मला वाटते की आता 3 कंपन्या आहेत जे हे CSA सिमेंट Buzzi CSA सिमेंट CTS कंपनीचे कॉम्पोनन्ट आणि रॉयल व्हाईट सिमेंट कंपनी CSA सिमेंट बनवते साहजिकच उपयोग वेगळा आहे काहीवेळा ते जलद सेट सिमेंट म्हणून विकतात काहीवेळा ते शून्य संकोचन सिमेंट म्हणून विकतात ते अवलंबून असते युरोपमध्ये ही प्राइमक्स लॅटव्हियामधील कंपनी ती प्रति सिमेंट विकत नाही तर स्वतःच काँक्रीट उत्पादने विकते ते शून्य संकोचन कंक्रीट उत्पादने विकतात चीनमध्ये ही कंपनी अनेक दशकांपासून उत्पादन करत आहे तर ओरेवर्ल्ड ट्रेड कं तर ही बाजारात अस्तित्वात असलेली उत्पादने आहेत हे जाणून घेणे चांगले आहे की असे काहीतरी अस्तित्वात आहे जे CSA सिमेंटवर आधारित आहे

25 32H 2FH3 आता आपण कॅल्शियम सल्फोअल्युमिनेट आधारित सिमेंटचे हायड्रेशन पाहू मी येएलिमाइट Yeelimite आणि कॅल्शियम सल्फोअल्युमिनेटचा वापर करेन येएलिमाइट जे C4A3S आहे ते फक्त पाण्याच्या उपस्थितीत हायड्रेट करू शकते आणि मोनोसल्फेट देते आपल्याकडे मोनो सल्फेट आणि अॅल्युमिनियम हायड्रॉक्साइड आहे ज्याला जिप्साइट देखील म्हणतात जेव्हा जिप्समची उपस्थिती असते तेव्हा आपल्याकडे एट्रिंगाइटची निर्मिती होते आणि पुन्हा तुमच्याकडे अॅल्युमिनियम हायड्रॉक्साईड असेल आता जेव्हा सिस्टीममध्ये पुरेसा चुना असतो जेव्हा तुमच्याकडे CSA सिमेंटमध्ये पुरेसे C2S असते किंवा पोर्टलँड सिमेंटमध्ये ते वापरले जाते तेव्हा तुमच्याकडे फक्त Ettringite तयार होते त्यामुळे अॅल्युमिनियम हायड्रॉक्साइड नसते C2S पाण्यावर प्रतिक्रिया देऊ शकतो आणि CSH कॅल्शियम सिलिकेट हायड्रेट बनवू शकतो आणि C2S देखील या अॅल्युमिनियम हायड्रॉक्साईडसह प्रतिक्रिया देऊ शकते जे या दोन प्रतिक्रियांमधून येत आहे आणि स्ट्रॅटलिंगाइट बनते त्यामुळे CSA सिमेंटच्या रचनेवर अवलंबून या संभाव्य प्रतिक्रिया आहेत जरी C4AF किरकोळ प्रमाणात आहे परंतु ते जिप्समच्या उपस्थितीत देखील हायड्रेट होऊ शकते आणि एट्रिंगाइट तयार करू शकते

32H 2FH3 म्हणून या प्रतिक्रिया नेहमी पाहणे महत्वाचे आहे आणि आपल्याला माहित आहे की जेव्हा जेव्हा एट्रिंगाइट तयार होते तेव्हा अभिक्रिया महाग असू शकते या बिंदूपर्यंत आपण नंतर खाली येऊ काँक्रीट टिकाऊ बनवण्यासाठी या विस्ताराचा फायदा कसा घेता येईल झांग आणि ग्लासर यांनी 2000 च्या सुरुवातीला केलेला अभ्यास येथे आहे जर तुम्ही हायड्रेशन उत्पादनांचा विचार केला तर Y अक्ष आमच्याकडे हायड्रेशन उत्पादने आहेत आणि तुम्ही जिप्समचे प्रमाण वाढवल्यास काय होते जिप्सम नसताना मोनोसल्फेट तयार होईल परंतु जसे तुम्ही जिप्समचे प्रमाण वाढवता तुम्ही AFT फेज किंवा Ettringite तयार करता तेच मुळात दिसून येत आहे त्यामुळे जिप्समच्या वाढीसह तुम्हाला AFT फेज वाढत आहे परंतु एका बिंदूच्या पलीकडे जसे की या ठिकाणी आपण ही 30 टक्के मर्यादा पाहतो तुमच्याकडे जास्त जिप्सम असेल तसेच आपण एल्युमिनियम हायड्रॉक्साईडची निर्मिती पाहतो तर हा अभ्यास या विशिष्ट प्रकारच्या सिमेंटवर करण्यात आला आहे येथे फेज रचना आहे तुमच्याकडे येएलिमाइटचे 48 टक्के C2S चे 27 टक्के एनहाइड्राइटचे प्रमाण फारच कमी आहे हे तुमच्या कॅल्शियम सल्फेटचे स्वरूप काय आहे यावर अवलंबून आहे हे एनहाइड्राइटच्या स्वरूपात असू शकते जिप्सम आणि डायहाइड्राइटच्या स्वरूपात असू शकते हेमी हायड्राईटच्या स्वरूपात असू शकते त्यामुळे या प्रत्येकाचे विघटन गतीशास्त्र देखील येएलिमाइटच्या हायड्रेशनवर परिणाम करेल तुम्ही आता फेज कंटेंट पाहिल्यास येएलिमाइट Yeelimiteपासून सुरुवात करा विशेषतः येएलिमाइट समजा या क्लिंकरमध्ये एनहाइड्राइट काही बेलाइट होते तर जसजशी प्रतिक्रिया पुढे जाईल तसतशी तुम्हाला येएलिमाइटची प्रतिक्रिया दिसेल आणि लक्षात घेणे महत्वाचे आहे की फक्त 4 दिवस 100 तास अंदाजे बहुतेक येएलिमाइट अभिक्रिया देतात हे आपल्याला सांगते की अभिक्रिया जलद आहे आणि आपण 7 ते 10 दिवसांमध्ये अभिक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा करू शकतो आणि जसजसे येएलिमाइटचे प्रमाण कमी होत आहे तसतसे एट्रिंगाइटचे प्रमाण वाढत आहे पुन्हा ते एनहायड्रेट किंवा जिप्समच्या प्रमाणावर अवलंबून असेल आणि C2S मधील घटकांवर अवलंबून असेल आपण स्ट्रॅटलिंगाइटची उपस्थिती देखील पाहू शकतो आपण याआधी एका स्लाइडमध्ये पाहिले आहे C2S अॅल्युमिनियम हायड्रॉक्साईडवर अभिक्रिया देऊ शकते आणि स्ट्रॅटलिंगाइट तयार करू शकते त्यामुळे येथे मुळात डेटा पॉइंट्स डिस्क्रिट डेटा पॉइंट्स हे मोजमाप आहेत आणि घन रेषा घन आणि डॅश रेषा हे थर्मोडायनामिक मॉडेलिंग वापरून सिम्युलेटेड प्लॉट आहेत तर आता आपल्याला माहित आहे की जिप्सम एक मोठी भूमिका बजावते जिप्समच्या प्रमाणानुसार आपण एकतर मोनोसल्फेट किंवा एट्रिंगाइट किंवा दोन्ही तयार करू शकतो त्यामुळे चिनी संशोधकांनी हे सूत्र विकसित केले आहे मुळात ते जे म्हणतात ते या M च्या आधारावर असे आहे M हे जिप्सम आणि येएलिमाइटचे मोलर गुणोत्तर आहे आपण विविध प्रकारचे सिमेंट वेगाने कडक होणारे सिमेंट उच्च शक्ती सिमेंट सिमेंटचे स्पॅन्स सेल्फ स्ट्रेसिंग सिमेंट विकसित करू शकतो त्यामुळे मुळात मोल 1 5 ते 2 5 पर्यंत असेल तर सिमेंट विस्तृत होईल म्हणजेच व्हॉल्यूममध्ये वाढ होईल आणि स्वत ची ताण प्रणाली आपण लक्षणीय संक्षेप ठरतो लक्षणीय विस्तार आहे परंतु लक्षात घेण्याजोगा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की व्हॉल्यूम बदल नियंत्रित करण्यात हा M मोठी भूमिका बजावते पोर्टलँड सिमेंट काँक्रीटच्या संकोचन क्रॅकिंगकडे पाहण्याचा हा एक पारंपारिक मार्ग आहे तुमच्याकडे ताजे काँक्रीट आहे जेव्हा ते कोरडे होते तेव्हा संयमामुळे एक ताण तणाव विकसित होतो आणि ताण शक्ती ओलांडली की क्रॅक होतात आता CSA कॉंक्रिटमध्ये जर तुम्हाला विस्ताराचा फायदा घ्यायचा असेल समजा तुम्ही विस्तारित होणारे मिश्रण तयार करण्याचा प्रयत्न करत असाल तर या विस्तारामुळे काही कॉम्प्रेशन होईल आणि ते कॉम्प्रेशन नंतर संकुचित झाल्यामुळे विकसित झालेल्या तणावांना प्रतिकार करू शकते तर सेल्फ स्ट्रेसिंग सिस्टीम प्रमाणे तुमच्याकडे अवशिष्ट कॉम्प्रेशन आहे कॉम्प्रेशनची पातळी फक्त विस्तृत प्रणालीपेक्षा जास्त असेल तर आता जर आपण या ठराविक संकोचन विरुद्ध टाइम प्लॉटमध्ये पाहिले तर पोर्टलँड सिमेंटमध्ये आपल्याला काही प्रमाणात संकोचन दिसून येते ते 500 ते 600 मायक्रॉन असू शकतेआणि हे कोरडेपणाच्या परिस्थितीनुसार अवलंबून असते परंतु CSA वर आधारित विस्तारित प्रणालींमध्ये कमी काळात या विस्तारामुळे मुळात आपण निव्वळ संकोचन कमी करत आहोत त्यामुळे जेव्हा तुम्ही विस्तारक एजंट म्हणून CSA सिमेंट करता तेव्हा निव्वळ संकोचन कमी होते आपल्याला माहित आहे की कार्बन डाय ऑक्साइड फूटप्रिंट कमी करण्याच्या दृष्टीने फायदे आहेत हे सिमेंट तयार करण्यासाठी कमी चुनखडीची आवश्यकता आहे भट्टीचे तापमान तुम्ही पोर्टलँड सिमेंटसाठी वापरता त्यापेक्षा 200 अंश सेल्सिअस कमी आहे दळण्यासाठी लागणारी ऊर्जा कमी आहे आणि तसेच या कमी वेळात होणाऱ्या विस्ताराचा फायदा घेऊन आपण हे सिमेंट संकोचन प्रतिरोधक बनवू शकतो त्यामुळे टिकाव आणि टिकाऊपणा या दोन्ही मुद्द्यांचे निराकरण करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो आता आपण कमी वेळ आणि हायड्रेशन गुणधर्म CSA आधारित बाइंडरचे कठोर गुणधर्म पाहू पोर्टलँड सिमेंटवर आधारित पारंपरिक कॉंक्रिटशी त्याची तुलना कशी होते यांत्रिक गुणधर्म कमी वेळातील व्हॉल्यूम बदल या कमी वेळातील व्हॉल्यूम बदलाचे मॉडेल कसे बनवायचे याचा आपण ताज्या गुणधर्मांवर विचार करू शेवटी आपण एक उपयोग पाहू एट्रिंगाइट क्रिस्टल्स तयार झाल्यामुळे CSA सिमेंट वापरून तुम्ही काँक्रीट बनवल्यास घसरणीत तोटा होतो आणि जर तुम्ही OPC शी तुलना केली तर तुमच्याकडे सिस्टीममध्ये CSA असताना घसरणीत लक्षणीय नुकसान होते आणि अर्थातच या अभ्यासात सुरुवातीला कोणतेही मिश्रण वापरले गेले नाही परंतु आपण पाहतो की जेव्हा तुम्ही CSA सह रिटार्डर वापरता तेव्हा तुम्ही ही घसरण कमी करू शकता आणि हे पारंपारिक रिटार्डर आहे जे लोक पोर्टलँड सिमेंटसाठी वापरतात आणि हा अभ्यास देखील केला गेला ज्यामध्ये केवळ 15 टक्के OPC बदलण्यात आले तर ते OPC CSA मिश्रण होते आणि अभ्यासात वापरल्या गेलेल्या CSA सिमेंटमध्ये ही फेज रचना 20 टक्के येएलिमाइट Yeelimite 35 टक्के C2S Belite आणि कॅल्शियम सल्फेट सर्व प्रकारात सुमारे 40 टक्के होती त्यामुळे कार्यक्षमतेत तोटा आहे परंतु कमी केला जाऊ शकतो आता जर तुम्हाला परीक्षण करायचे असेल तर आपण हे बारकाईने पाहण्यासाठी समतापिक कॅलरीमेट्री वापरू शकतो तर येथे 3 वेगवेगळ्या बाइंडरमध्ये उष्णता उत्क्रांतीचा दर आहे 0 टक्के CSA साध्या OPC शी संबंधित आहे आता तुम्ही CSA 15 टक्के CSA 30 टक्के CSA मिळवल्यास काय होईल सुरुवातीच्या काही तासांत काय होते आपण पाहतो की OPC मध्ये एक सुप्त कालावधी जेव्हा तुम्हाला काही वेळाने काँक्रीट हस्तांतरित करावे लागते तेव्हा खूप उपयुक्त असते परंतु सिमेंटमध्ये जेव्हा तुमच्याकडे CSA असते तेव्हा तुमचा सुप्त कालावधी कमी असतो पुन्हा अभ्यासात कोणतेही रासायनिक मिश्रण वापरले गेले नाही आणि जसजसे तुम्ही CSA चे प्रमाण वाढवाल तसतसे आपण सुप्त कालावधी आणखी कमी होताना पाहू शकतो हा अभ्यास 2007 मध्ये प्रकाशित करण्यात आला होता ज्यामध्ये सायट्रिक ऍसिड मिळवल्यास या कमी सुप्त कालावधीच्या समस्येचे निराकरण करण्यात आले होते सायट्रिक ऍसिड मुळात तुम्ही जे पाहू शकता ते CSA सिमेंटसाठी चांगले रिटार्डर आहे आपण या प्रणाली CSA मध्ये सायट्रिक ऍसिडचे प्रमाण वाढवल्यामुळे आपण उच्च पातळी गाठण्यास विलंब करत आहात आयसोथर्मल कॅलरीमेट्री हे कमी वेळातील हायड्रेशन किनेटिक्स पाहण्यासाठी एक चांगले साधन आहे आता आपल्याला माहित आहे की 3 टक्के रिटार्डर असलेल्या सिस्टममध्ये आपण हायड्रेशनला 4 ते 6 तासांनी विलंब केला आहे तर हे एकच उदाहरण आहे इतरही उदाहरणे आहेत त्यामुळे तुम्ही CSA CSA सिमेंटचे हायड्रेशन थांबवू शकता आता जिप्सम हा सिमेंटचा अविभाज्य भाग आहे इष्टतम जिप्समची गणना करणे महत्वाचे आहे पोर्टलँड सिमेंटसाठी इष्टतम जिप्सम अंदाजे ३ ते ५ टक्के आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे म्हणून हे इष्टतम जिप्सम निर्धारित करण्यासाठी पुन्हा समतापीय उष्मांक वापरला जाऊ शकतो तर तुम्हाला पहिली ही उच्च पातळी दिसत आहे ते जिप्सम कमी झाल्यामुळे आहे जिप्सम संपल्यावर हे C4A3S किंवा Yeelimite खूप जलद हायड्रेट होते आणि भरपूर उष्णता सोडते पोर्टलँड सिमेंटमध्येही अशीच घटना घडते जेव्हा तुमचा जिप्सम संपतो तुमचा C3A खूप जलद हायड्रेट करू शकतो आणि त्यांच्या प्रतिक्रिया मार्गाने त्यामुळे तुम्हाला ते नियंत्रित करायचे आहे जसजसे आपण जिप्समचे प्रमाण वाढवतो तसतसे आपण उच्च पातळी गाठण्यास उशीर करत आहोत आणि मुळात इष्टतम जिप्सम ही एक सामग्री आहे ज्याच्या पलीकडे समतापीय कॅलोमेट्री वक्र बदलत नाही नंतरच्या भागात हे अधिक स्पष्ट होईल जर तुम्हाला योग्य बिंदू दिसला तर सुरुवातीला जिप्सम कमी होण्याचे उच्च पातळी येथे आहे आणि जेव्हा आपण 5 टक्के जिप्सम मिसळतो तेव्हा त्यापलीकडे आपल्याला कोणताही बदल दिसत नाही त्यामुळे हे तुम्हाला सांगते की या सिमेंटसाठी इष्टतम जिप्सम 8 टक्के आहे जेव्हा आपल्याकडे खनिज मिश्रण असते तेव्हा देखील अशीच गोष्ट होऊ शकते तर येथे उदाहरण दिले आहे जेव्हा तुमच्याकडे पोर्टलँड सिमेंट असते तेव्हा काय होते तुमच्याकडे CSA सिमेंट आणि क्लास C फ्लाय ऍश आणि क्लास F फ्लाय ऍश असते तर रसायनशास्त्रावर अवलंबून तुम्हाला खूप भिन्न वर्तन दिसेल त्यामुळे तुमच्या लक्षात आले की हे फक्त मिश्रणातच घडत आहे जेथे तुमच्याकडे क्लास सी फ्लाय अॅश आहे म्हणून आपण आधी पाहिल्याप्रमाणे सामान्यत उच्च पातळीचा कोणताही जिप्सम कमी होण्यास कारणीभूत ठरू शकतो आता जर तुम्हाला पडताळायचे असेल तर ते फक्त जिप्सम कमी झाल्यामुळे आहे का आपण फक्त अतिरिक्त जिप्सम मिसळू शकता म्हणून 5 टक्के अतिरिक्त जिप्समसह आपण ही उच्च पातळी गाठण्यास उशीर करतो आणि शेवटी 15 टक्के मिसळतो आपल्याला ही उच्च पातळी देखील दिसत नाही त्यामुळे ही उच्च पातळी जिप्समच्या क्षीणतेमुळे होते हे निश्चित झाले आता तो ऱ्हास कशामुळे झाला क्लास सी फ्लाय ऍशमध्ये मुळात C3A ट्रायकेल्शियम अॅल्युमिनेट असते त्यामुळे जिप्समसाठीही स्पर्धा होते म्हणून स्पष्टपणे जर तुम्ही C3A नसलेल्या वर्ग F फ्लाय ऍशशी तुलना केली तर तुम्हाला क्लास C फ्लाय ऍशच्या मिश्रणात जिप्सम लवकर कमी झाल्याचे दिसेल जर आपण या आकृतीमध्ये पाहिले तर जिथे आपण सर्व सल्फेट एका कोपऱ्यात ठेवतो जसे की येएलिमाइटYeelimiteआणि कॅल्शियम सल्फेटच्या स्वरूपात आपण C4A3S आणि कॅल्शियम सल्फेट एकत्र करू शकता येथे C2S सिलिकेट फेज आणि फेराइट फेज C4AF आहे तर तुम्हाला काय हवे आहे त्यासाठी एक चांगली कल्पना देते तुम्ही या भागात राहू इच्छित नाही उजव्या बाजूच्या कोपऱ्याजवळ कमी टिकाऊपणा म्हणून दर्शविलेले आहे कारण तुमच्याकडे पुरेसे C2S नाही तुमच्याकडे पुरेसा बंधनकारक टप्पा नाही जर तुम्ही इथे कुठेतरी असाल चित्रात हळू दाखवलेला प्रदेश C2S कोपऱ्याजवळ C4A3S कोपऱ्यापासून खूप दूर म्हणजे तुमच्याकडे C4A3S फारच कमी असेल कडक होणे मंद होईल त्यामुळे तुम्हाला कोणत्या जागेत रहायचे आहे याची कल्पना यातून मिळते जर तुम्हाला नॉर्मल हार्डनिंग हवे असेल तर तुम्हाला इथे कुठेतरी आकृतीत सामान्य म्हणून दाखवलेला प्रदेश रहायचे आहे जर तुम्हाला जलद कडक होणे हवे असेल तर तुम्हाला येथे कुठेतरी आकृतीत जलद म्हणून दाखवलेल्या प्रदेशात रहावे लागेल आता CSA कॉंक्रिटच्या ताकदीकडे परत येत आहे किमान अभ्यासात पोर्टलँड सिमेंट कॉंक्रिटशी तुलना करता येते आणि अनेक संशोधक अनेक अभ्यासांनी असे नोंदवले आहे तर येथे पोर्टलँड सिमेंट काँक्रीट आणि 28 दिवसांची संकुचित ताकद आहे जेव्हा तुम्ही फक्त OPC ला CSA ने बदलता तेव्हा या ठिकाणी बदली 15 टक्के होती थोडीशी वाढ होते परंतु आपल्याला पोर्टलँड सिमेंट कॉंक्रिटशी तुलना करता येते पुढे आपण या खनिज मिश्रणाचा प्रभाव देखील पाहू शकता तुम्ही वर्ग F फ्लाय अॅश क्लास C फ्लाय अॅश आणि सिलिका फ्यूम जोडल्यास काय होते अर्थात हे खनिज मिश्रण आहेत हायड्रेट होण्यासाठी वेळ घ्या पोझोलानिक प्रतिक्रिया मंद आहे तर ही 28 दिवसांची ताकद आहे जरी ती थोडीशी कमी असली तरी नंतरच्या काळात त्याची चाचणी घेतल्यास ते जास्त असेल अशी आपली अपेक्षा आहे पुन्हा आता इतर यांत्रिक गुणधर्मांकडे परत येत आहे आपण ताणासंबंधीच्या शक्तीकडे लक्ष दिल्यास 0 टक्के CSA पुन्हा साध्या OPC शी संबंधित आहे 7 टक्के OPC म्हणजे 93 टक्के OPC 7 टक्के CSA त्यामुळे वयानुसार तुमची ताकद वाढते हायड्रेशन होत आहे आणि छिद्रे भरली जात आहेत त्यामुळे ताकद सतत वाढत आहे हे तुम्हाला दिसेल CSA सह OPC साठी जेव्हा तुम्ही भरपूर CSA जोडता जसे की या ठिकाणी तुम्हाला 30 टक्के CSA मिळाले तेव्हा क्रॅकिंग होते कारण तेथे बरेच विस्तार झाले ज्यामुळे ही घसरण झाली पण पुन्हा हायड्रेशन होत आहे त्यामुळे तुमच्या भेगा भरल्या जात आहेत आणि मग पुन्हा ताकद वाढते जेव्हा आपण डायनॅमिक मॉड्यूलसचे निरीक्षण करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला समान वर्तन दिसते त्यामुळे तुम्ही लहान वयात 30 टक्के CSA वगळता इतर सर्व प्रणालींसाठी डायनॅमिक मॉड्यूलसमध्ये वाढ पाहू शकता परंतु नंतर या सततच्या हायड्रेशनमुळे छिद्रे भरतात क्रॅक होतात तुमची ताकद वाढते परंतु सर्वसाधारणपणे तुलनात्मक ताकद यावर विचार केला जाईल OPC CSA सिमेंट पेस्टची 7 दिवसांची तुलनात्मक ताकद हा अभ्यास काँक्रीटवर नव्हे तर पेस्टवर करण्यात आला तसेचपोअर सोल्यूशनकडे लक्ष देणे महत्वाचे आहे कारण पोअर सोल्यूशनचा pH उदाहरणासाठी गंज सारख्या बर्याच गोष्टी निर्देशित करतो CSA सिमेंटमध्ये OPC पेक्षा कमी pH आहे परंतु तुम्ही पाहू शकता की किमान अभ्यासात त्यांनी सुमारे 12 6 ते 7 pH नोंदवले आहे मुळात 12 पेक्षा कमी असा कोणताही अभ्यास मी पाहिलेला नाही त्यामुळे ते OPC पेक्षा कमी आहे परंतु गंज निर्माण करण्यासाठी खूप कमी नाही CSA ची जागा घेतली तेव्हा हा अभ्यास करण्यात आला शून्य टक्के CSA म्हणजे OPC 7 दिवसांच्या शेवटी 13 324 च्या श्रेणीतील pH जसजसे तुम्ही CSA चे प्रमाण वाढवता तसतसे pH मध्ये घट होते पण 30 टक्के CSA वरही आपण जे पाहतो ते सुमारे 13 pH वाढत्या CSA सिमेंटसह pH मध्ये घट झाली आहे परंतु ती खूप कमी नाही मायक्रोस्ट्रक्चरमध्ये पहा आपल्याला माहित आहे की एट्रिंगाइट आणि क्रिस्टलची निर्मिती आहे आणि एट्रिंगाइट ची पुष्कळ निर्मिती होते आणि आपण पाहतो की तेथे पुष्कळ क्रिस्टल सुई काढल्या जातात हे सात दिवसांचे मायक्रोग्राफचे नमुने आहेत तर आपल्याला दोन्हीमध्ये सुईच्या अनेक रचना दिसतात आता हे पाहणे महत्त्वाचे आहे कारण हाच टप्पा आहे जो तुम्हाला विस्तार देत आहे जर तुमच्याकडे भरपूर एट्रिंगाइट असेल तर तुम्हाला विस्तार दिसेल संकुचित होण्याइतपत विस्तार हवा आहे त्यामुळे लहान वयाच्या विस्तारावर परिणाम करणाऱ्या घटकांचा विचार करणे महत्त्वाचे आहे आपण परिमाण कसे ठरवू शकतो मुळात आपण अंदाज कसा लावू शकतो म्हणून आपल्याला माहित आहे की जिप्सम ते येएलिमाइट गुणोत्तर हे लहान वयाच्या विस्तारावर नियंत्रण ठेवणाऱ्या घटकांपैकी एक आहे जेव्हा तुमच्याकडे पुरेसा जिप्सम नसेल तेव्हा तुमच्याकडे विस्तार होणार नाही नंतर एट्रिंगाइटची राशी ठरवावी लागेल Ettringite च्या संदर्भात सुपर सॅच्युरेशनची डिग्री देखील एक महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे तुमच्या सल्फेट्सची संपृक्तता पातळी किती आहे यावर अवलंबून आहे आणि याचा अंदाज लावला जाऊ शकतो जर आपल्याला पोअर सोल्यूशनची रचना माहित असेल आणि थर्मोडायनामिक मॉडेलिंग वापरून आपण सॅच्युरेशनची डिग्री मोजू शकतो या रासायनिक घटकांव्यतिरिक्त आपल्याला सिमेंटिशियस मॅट्रिक्सच्या कडकपणाकडे देखील लक्ष देणे आवश्यक आहे हे असे आहे की जर तुम्ही दगड विरुद्ध रबरची तुलना केली तर रबरमध्ये होणारा विस्तार त्याच प्रमाणात दगडाच्या तुलनेत जास्त विस्तार करेल म्हणून आपल्याला सिमेंटिशिअस मॅट्रिक्सच्या कडकपणाकडे लक्ष देणे आवश्यक आहे आता तुम्ही लवकर वयाच्या विस्ताराकडे लक्ष दिल्यास येथे आपण पुन्हा CSA जोडणीचा प्रभाव पाहत आहोत हा विस्तार अगदी लवकर कॅप्चर करणे देखील महत्त्वाचे आहे विस्तार किंवा संकोचन मोजण्याचे बरेच पारंपारिक मार्ग एक दिवसीय डेटापॉइंटवर अवलंबून आहेत म्हणून तुम्ही तुमचा नमुना २४ तासांनंतर कास्ट करा परंतु आपल्याला माहित आहे की C4A3S लगेच प्रतिक्रिया देण्यास सुरुवात करते आणि तुम्हाला एट्रिंगाइट तयार होते तुम्हाला 24 तासांच्या आत विस्तार होताना दिसेल त्यामुळे ते पकडणे अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी आपण ही जाळीदार नळी वापरू शकतो जी तुम्हाला कास्ट केल्यानंतर लगेच मोजमाप घेण्यास अनुमती देते त्यामुळे मुळात तुम्ही तुमची नळी सिमेंटच्या स्लरीने भरता आणि या गेजचा वापर करून तुम्ही लांबीतील बदलाचे निरीक्षण करू शकता आणि महत्त्वाचे म्हणजे तुम्ही समांतर नमुने प्रिझम टाकू शकता आणि नंतर हा डेटा जोडू शकता पण २४ तासांत होणारा विस्तार नगण्य नाही याचा पुरावा येथे आहे त्यामुळे तुमच्या CSA सामग्रीवर अवलंबून तुमचा 24 तासांच्या आत लक्षणीय विस्तार होऊ शकतो साहजिकच जसजसे आपण CSA सिमेंटचे प्रमाण वाढवतो तसतसे विस्तार वाढताना दिसतो आणि परिमाणातील फरकाचा क्रम 0 टक्के CSA म्हणजे OPC साधा OPC जेव्हा तुम्ही 7 टक्के CSA n ऑर्डर वाढ 15 टक्के n ऑर्डर वाढ 30 टक्के CSA जोडता तेव्हा नमुने क्रॅक होतात कारण आपण पाहिले की पूर्वी यांत्रिक गुणधर्मांमध्येही ताणासंबंधीची शक्ती आणि डायनॅमिक मॉड्यूलस आणि नमुने क्रॅक झाले होते त्यामुळे 24 तासांच्या आत विस्तार क्षुल्लक नाही एक गोष्ट लक्षात घ्या आणि ती कॅप्चर करण्याचे मार्ग आहेत आता आपण येएलिमाइटच्या हायड्रेशनचा विचार करतो कारण तेच विस्तारास कारणीभूत आहे आणि त्यामुळेच एट्रिंगाइट मोनोसल्फेट आणि इतर टप्पे तयार होतात तर इथे पुन्हा 4 भिन्न नमुने OPC आणि नमुन्याची CSA सह तुलना करत आहे तर तुम्हाला येएलिमाइटची उपस्थिती दिसते का हे तुम्हाला XRD मध्ये सुमारे 23 4 डिग्रीचे शिखर देते आणि तुम्ही पाहू शकता की जसजसे तुम्ही CSA चे प्रमाण वाढवत आहात तसतसे ही उच्च पातळी अधिक तीव्र होते हे चित्र आहे एका दिवसात काय होते त्यामुळे तुम्ही एक दिवसानंतरही येएलिमाइटला कमी दर्जा दिला आहे पण आता जर तुम्ही 7 दिवस बघितले तर मुळात येएलिमाइट सेवन केले जाते तेथे येएलिमाइट नाही म्हणून सर्व येएलिमाइटने प्रतिक्रिया दिली आणि एट्रिंगाइटच्या निर्मितीस कारणीभूत ठरले आणि एट्रिंगाइट व्यतिरिक्त आपल्याकडे मोनो सल्फेटसारखे इतर टप्पे देखील आहेत आणि परिस्थितीनुसार हेमी कार्बोनेट तयार होऊ शकते लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 7 दिवसांत येएलिमाइटचे हायड्रेशन पूर्ण होते आता खनिज मिश्रणाच्या वापरावर अवलंबून आहे आपण आधी पाहिले की आयसोथर्मल कॅलरीमेट्रीमध्ये क्लास सी फ्लाय अॅश वेगळ्या पद्धतीने वागते कारण क्लास सी फ्लाय अॅश मध्ये जिप्सम कमी होते तर त्याचा विस्तारावर होणारा परिणामही इथे मुळात दाखवला आहे त्यामुळे जेव्हा तुमच्याकडे सिस्टीममध्ये क्लास C फ्लाय अॅश असेल तेव्हा विस्तार पूर्ण सपाट प्रदेश प्रणालीच्या तुलनेत कमी होता परंतु जेव्हा तुमच्याकडे वर्ग F फ्लाय अॅश विस्तार वाढला होता ते पुन्हा आयसोथर्मल कॅलरीमेट्री डेटाशी जोडते त्यामुळे काय होत आहे या विस्ताराच्या वर्तनाचे कारण काय आहे हे समजून घेण्यासाठी या इतर तंत्रांचा वापर केला जाऊ शकतो पुन्हा येथे आपण पाहतो की 24 तासांच्या आत होणारा विस्तार नगण्य नाही म्हणून आपण सर्व टप्प्याच्या पूर्णतेवर अवलंबून विस्ताराचा अंदाज लावू इच्छितो आपल्याला हे जाणून घ्यायचे आहे की ही प्रणाली किती विस्तारित होईल तर हे आपण आधीच पाहिले आहे जेव्हा तुमच्याकडे क्लास C क्लास F आहे हे आधीच्या स्लाइडमध्ये दाखवलेले प्लॉट आहे आता आपल्याला माहित आहे की क्लास सी फ्लाय अॅश पुन्हा समतापीय कॅलरीमेट्रीकडे परत जाताना आपल्याला आढळले की जेव्हा आपण जिप्सम जोडतो तेव्हा खांद्याचे शिखर अदृश्य होते त्यामुळे विस्तारात पुन्हा ही वाढ झाली जेव्हा तुमच्याकडे 15 टक्के जिप्सम होते तेव्हा तुम्हाला विस्तारात वाढ 20 टक्के आणखी वाढ दिसते त्यामुळे विस्तारातील हा तोटा कमी करण्याचा हा एक मार्ग आहे समजा तुमचे लक्ष्य विस्ताराची पातळी गाठणे आहे समजा तुम्हाला तुमची प्रणाली F क्लास फ्लाय अॅश प्रमाणे विस्तृत करायची आहे परंतु तुमच्याकडे क्लास C फ्लाय अॅश आहे तर तुम्ही मुळात जिप्सम जोडू शकता तुम्हाला माहिती आहे की क्लास C फ्लाय ऍशमध्ये जिप्सम कमी होणार आहे म्हणून आपण जिप्सम जोडू शकतो आणि तो विस्तार परत मिळवू शकतो आणि जेव्हा आपण हे कॅल्शियम उपलब्ध कॅल्शियम सल्फेट मोजण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण स्टोइचियोमेट्रीच्या आधारे गणना करू शकतो की येएलिमाइटच्या हायड्रेशनसाठी किती कॅल्शियम सल्फेट उपलब्ध आहे आणि आपण पाहिले की ते खूप मनोरंजक होते मुळात ते खूप छान सहसंबंध होते त्यामुळे ज्या प्रणालीचा सर्वात जास्त विस्तार झाला आहे जसे तुम्ही पाहता त्यामध्ये येएलिमाइटसाठी सर्वाधिक प्रमाणात कॅल्शियम सल्फेट उपलब्ध आहे दोन सिस्टीमचा अंदाज लावण्यासाठी किंवा तुलना करण्यासाठी तुम्ही ही साधी गणना करू शकता कारण आपल्याला माहित आहे की येएलिमाइट कॅल्शियम सल्फेटवर प्रतिक्रिया देत आहे आणि एट्रिंगाइट तयार करत आहे ज्यामुळे विस्तार होत आहे तर कॅल्शियम सल्फेटची ही उपलब्धता तुम्हाला विस्ताराची कल्पना देखील देऊ शकते आपण विस्ताराबद्दल बोलत असल्याने यंत्रणा पाहणे महत्त्वाचे आहे हा विस्तार कशामुळे होतो त्याचे मूळ काय आहे तर फार पूर्वी टॅबरने 1916 मध्ये एक अतिशय मनोरंजक प्रयोग केला होता जिथे त्याच्या संतृप्त द्रावणात मीठ होते आणि तुम्ही त्यावर वजन टाकले होते मग बाष्पीभवनामुळे तुमचे मीठ तुमचे सैचुरेटेड द्रावण सुपर सैचुरेटेड होईल आणि त्यामुळे क्रिस्टलमध्ये वाढ झाली आणि त्यामुळे वजन वाढले साधा प्रयोग आपल्याला सांगते की सुपर सॅच्युरेशन क्रिस्टलायझेशन तणाव वाढवते ही चाचणी खूप पूर्वी केली गेली होती आणि आपण या क्रिस्टलायझेशन तणावाची गणना करू शकतो तर सुपर सैचुरेटेड काय करते येथे 2 प्रणाली आहेत कमी आणि उच्चसुपर सैचुरेटेड सर्व प्रथम आपण पाहतो की सुपर सैचुरेटेड वक्रतेशी जोडली जाऊ शकते आणि आपण पाहतो की जेव्हा तुमच्याकडे सुपर सैचुरेटेड असते तेव्हा ते लहान छिद्रांमध्ये क्रिस्टल्स वाढू देते उच्च सुपर सैचुरेटेड म्हणजे उच्च वक्रता उच्च वक्रता म्हणजे कमी त्रिज्या म्हणून जेव्हा तुमच्याकडे उच्च सुपर सॅच्युरेशन super saturation असते याचा अर्थ तुमचे स्फटिक लहान छिद्रांमध्ये तयार होऊ शकतात परंतु जेव्हा तुमच्याकडे सुपर सॅच्युरेशन कमी असते तेव्हा असे होणार नाही तर हे 2 स्कीमॅटिक्स ते चित्रित करतात उंचावर आपल्याला छिद्रे भरलेली दिसतात लहान छिद्रे भरलेली दिसतात आता जर आपल्याला सुपर सॅच्युरेशन माहित असेल तर या कमाल क्रिस्टलायझेशन तणावाची गणना केली जाऊ शकते हे आपल्याला तणावाची वरची सीमा देते जर आपल्याला पोअर सोल्यूशनची रचना माहित असेल आणि विविध आयनिक प्रजातींचे प्रमाण माहित असेल तर आपण कोणत्याही टप्प्यासाठी संपृक्तता निर्देशांक काढू शकतो या प्रकरणात ते Ettringite साठी मोजले गेले होते जो विस्तार निर्माण करणारा टप्पा आहे तर तुम्ही आयन क्रियाकलाप उत्पादन काय आहे ते लिहा कारण सुपर संपृक्तता आयन एक्टिविटी उत्पादन आणि सोल्युबीलीटी उत्पादनाचे गुणोत्तर देते तर आता जर तुम्हाला ही सांद्रता माहीत असेल कोणत्याही थर्मोडायनामिक मॉडेलिंग सॉफ्टवेअरचा वापर करून तुम्ही आयन एक्टिविटीची गणना करू शकता आणि मुळात हे जीईएमएस एक सॉफ्टवेअर आहे गिब्स मुक्त ऊर्जा कमी करण्यावर अवलंबून आहे ज्यामुळे तुम्हाला वैयक्तिक चेहर्याचा संपृक्तता निर्देशांक मिळू शकतो पण इनपुट एकाग्रता आहे आणि आपण आता येथे पाहतो की तुम्ही CSA चे प्रमाण वाढवताना काय होते तुम्हाला सुपर सॅच्युरेशनमध्ये वाढ दिसते म्हणून आपण पाहिले की सुपर सॅच्युरेशन क्रिस्टलायझेशन तणाव वाढवते म्हणून जेव्हा तुमच्याकडे CSA चा उच्च अंश असतो तेव्हा तुम्हाला एट्रिंगाइट च्या सैचुरेशन इंडेक्समधे वाढ दिसते लोक फक्त एट्रिंगाइट सामग्रीच्या विस्ताराशी संबंध लावत आहेत पण परस्परसंबंध खूपच कमकुवत आहे जर तुम्ही सल्फेट अटॅक विलंबित Ettringite निर्मितीशी संबंधित कोणत्याही समस्येकडे लक्ष दिल्यास अगदी कमी वेळात विस्तार होतो तर तुम्ही पहात आहात की हे डेटा पॉइंट आहेत प्रत्येक डेटा पॉइंट एक मिक्स आहे परंतु समान एट्रिंगाइट सामग्री जर अशा प्रकारे प्लॉट केली असेल जसे की जेव्हा तुम्ही ते कैपिलरी पोरोसिटी द्वारे सामान्य करता तेव्हा तुम्हाला अधिक चांगले परस्परसंबंध दिसतो आपण हे का केले या मुद्द्यावर परत येऊ पण तीच गोष्ट जर आपल्याला एट्रिंगाइट चा वॉल्यूम फ्रैक्शन माहित असेल आणि कैपिलरी पोरोसिटी माहित असेल तर तो परस्परसंबंध सुधारतो तर विस्तारावर परिणाम करणारे काही घटक येथे आहेत आपण हे पुन्हा पाहिले कैपिलरी पोअरमधील SC एट्रिंगाइट खंड अपूर्णांक देखील SC म्हणू शकतो आणि परस्परसंबंध अधिक चांगला आहे आणि सैचुरेटेड इंडेक्स आणि विस्तार यांच्यात चांगला संबंध आहे सैचुरेशन इंडेक्स वाढल्याने विस्तार वाढतो येथे मनोरंजक गोष्ट म्हणजे आपण जे पाहिले ते इलास्टिक मॉड्यूल्स आहे मॅट्रिक्सच्या कडकपणाकडे लक्ष देणे फार महत्वाचे आहे कमी कडक असलेला मॅट्रिक्स अधिक विस्तारेल म्हणून जसे तुम्ही इलास्टिक मॉड्यूल्स वाढवता तसतसे तुम्हाला विस्तारात घट दिसते आता सोप्या मार्ग आहेत साहजिकच मॅट्रिक्स समस्थानिक आणि एकसंध किंवा लवचिक असण्यासारख्या अनेक गृहीतके आहेत आपण तन्य ताणांचा अंदाज लावू शकतो हे मुळात दंडगोलाकार छिद्रांचे एक प्रकरण आहे आणि साध्या तणावाच्या स्थितीसाठी आपण सरासरी हायड्रोस्टॅटिक टेन्साइल स्ट्रेसेस गणना करू शकता दंडगोलाकार छिद्रांमध्ये आपण असे गृहीत धरत आहोत की हेच स्फटिक आहेत ज्यामुळे हे तणाव निर्माण होतात तर सिग्मा सी हा थर्मोडायनामिक्समधील जास्तीत जास्त क्रिस्टलायझेशन ताण आहे आता क्रिस्टल्सच्या व्हॉल्यूम अपूर्णांकाच्या आधारावर तुम्ही सरासरी हायड्रोस्टॅटिक टेन्साइल स्ट्रेंथ याचा अंदाज लावू शकता पोरोमेकॅनिक्सचा वापर करून देखील आपण हा ताण या SC घटकाशी जोडू शकतो आपण बोललो SC घटकासह विस्ताराचा अधिक चांगला संबंध आहे आपण टेन्साइल स्ट्रेस मोजू शकतो तर आता जेव्हा आपण कट करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा काय होते तर येथे एक आलेख आहे जो गोलाकार छिद्र दंडगोलाकार छिद्र आणि पोरोमेकॅनिक्ससाठी टेन्साइल स्ट्रेसची तुलना करतो जसे की हे 3 मॉडेल टेन्साइल स्ट्रेस चा अंदाज लावण्यासाठी वापरले जातात आणि येथे टेन्साइल स्ट्रेंथ आहे त्यामुळे मुळात 30 टक्के CSA आपण टेन्साइल स्ट्रेसचे लक्षणीय प्रमाण पाहत आहोत ते शक्तीपेक्षा जास्त आहेत तर ही सोपी मॉडेल्स आहेत परंतु अंदाज लावण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात त्यामुळे या प्रकरणातील सर्व मॉडेल्स अयशस्वी होण्याचा अंदाज सक्षम करतात विशेषत CSA च्या उच्च डोसमध्ये हेच आपण प्रायोगिकरित्या सत्यापित केले जेव्हा आपण लांबी बदल मोजतो तेव्हा आपलयाला क्रॅकिंग दिसले 30 टक्के CSA सह नमुना जर तुम्हाला काँक्रीटची रचना करायची असेल जिथे तुम्हाला Ettringite च्या निर्मितीमुळे लवकर वयाच्या विस्ताराचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही ते कसे करू शकता तर हे मार्गदर्शक आहे हे अमेरिकन कॉंक्रिट इन्स्टिट्यूट 223R चे आहे संकोचन भरपाई देणार्या काँक्रीटच्या वापरासाठी मार्गदर्शक आहे आणि त्यातही ते K सिमेंट प्रकाराचा उल्लेख करतात ते OPC Yeelimite आणि कॅल्शियम सल्फेटचे मिश्रण आहे तर तुम्ही ते कसे करता मुळात प्रथम आपण स्थानिक क्षेत्राच्या अनुभवाच्या आधारे कॉंक्रिटच्या संकुचिततेचा अंदाज लावतो तुम्ही कुठे आहात कोणत्या अटी आहेत यावर अवलंबून सदस्य संकोचन म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे तर तुम्हाला माहीत आहे की समजा हा संकोचन विशिष्ट भाग आहे आता हा एक वक्र आहे जिथे तुम्हाला मजबुतीकरणाच्या टक्केवारीच्या आधारावर मिळू शकते मजबुतीकरणाच्या टक्केवारीच्या आधारावर तुम्ही कंक्रीट प्रिझममध्ये जास्तीत जास्त किती ताण किती विस्तार हवा आहे याची गणना करू शकता तर या क्षेत्राच्या आधारे आपण कंक्रीट प्रिझममध्ये जास्तीत जास्त विस्ताराची गणना करू शकता आणि तुम्ही ही ठोस प्रिझम चाचणी कशी कराल हे जेव्हा आपण कॉंक्रिट ओततो आणि नंतर कमी वेळाने विस्ताराचे मोजमाप करतो तुमच्याकडे काय आहे त्यानुसार आपण 0 04 टक्के 0 06 टक्के विस्तार पाहू शकतो तुम्ही इथे कुठेतरी असाल अंदाजे y अक्षात 0 040 आणि तुमची अंमलबजावणीची टक्केवारी येथे असल्यास तुम्ही त्याची गणना करू शकता तर तुम्हाला येथे अंदाजे 0 090 x अक्षात यायला आवडेल त्यामुळे तुम्हाला विस्तार हवा आहे तुमच्या काँक्रीट प्रिझमचा तुमचा विस्तार इथे कुठेतरी रिस्ट्रन्ट कंक्रीट प्रिझम तर हे एक मार्गदर्शक आहे आपण ते वापरू शकता आता छोटे स्केल विरुद्ध मोठे स्केल बघू लहान मोठ्या चाचणीमध्ये जेव्हा तुम्ही ही काँक्रीट प्रिझम चाचणी करता तेव्हा ते तुलना करते तुम्ही याआधीही असाच प्लॉट पाहिला असेल म्हणून हे एक पारंपरिक कॉंक्रिट आहे जेव्हा तुमच्याकडे कोणतेही विस्तारक नसतात ऑर्डरचे संकोचन आहे या ठिकाणी 600 ते 700 मायक्रो स्ट्रेन आणि तुम्ही कॅल्शियम सल्फोअल्युमिनेट सिमेंट जोडता हा प्रारंभिक वयाचा विस्तार आणि निव्वळ संकोचन 0 च्या जवळ आहे परंतु या संयमामुळे आता जर तुम्ही स्लॅबमधील ताण पातळीकडे लक्ष दिले तर संयमाची डिग्री वेगळी आहे ती जास्त आहे जरी आपल्याला काही फरक दिसत असला तरी आपल्याला शून्य निव्वळ संकोचन दिसत नाही एक फरक आहे जसे OPC येथे आहे आपणं निव्वळ संकोचन कमी करण्यास सक्षम आहोत म्हणूनच जेव्हा तुम्हाला अंदाज लावायचा असेल तेव्हा स्लॅबमधील तुमच्या मजबुतीकरणाची टक्केवारी संयमाची डिग्री याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे आता CSA बेस बाइंडरच्या ऍप्लिकेशनकडे परत येत आहे हे इलिनॉयमधील OPC CSA सिमेंट वापरून केलेले फील्ड ऍप्लिकेशन होते जिथे 2 डेक शेजारी शेजारी टाकण्यात आले होते पोर्टलँड सिमेंटसह आपण सामान्य डेक पाहतो आणि जेव्हा आपण पोर्टलँड सिमेंट CSA ने बदलतो आणि CSA सह डेक कमी वेळात क्रॅक होत नाही हे पाहणे मनोरंजक होते त्यामुळे क्रॅकिंग नव्हते संकोचन क्रॅकिंगचे कोणतेही चिन्ह नव्हते त्यामुळे सीएसए कॉंक्रिटची यशस्वी अंमलबजावणी झाली हे डेक ओतणे आहे कॉंक्रिट द्रवपदार्थ काम करण्यायोग्य कोणतीही समस्या नाही त्यामुळे पुन्हा हे OPC आणि CSA सिमेंटचे मिश्रण होते आणि जड प्रबलित भागात ते ओतण्याच्या दृष्टीने कोणतीही समस्या नव्हती म्हणून सारांशात CSA सिमेंट वापरकर्त्यांच्या गरजेनुसार विस्तृत किंवा नॉन विस्तारित सिमेंट प्रणाली म्हणून तयार केले जाऊ शकते जर तुम्हाला तुमचा संकोचन कमी करायचा असेल तर तुम्ही कमी वेळाच्या विस्ताराचा फायदा घ्याल आणि OPC CSA कॉंक्रिटचा यशस्वी फील्ड एप्लिकेशन शाश्वतता आणि टिकाऊपणा दोन्ही वाढवण्यात तिची भूमिका प्रदर्शित करते आणि या सिमेंटच्या मुख्य उपयोगांमध्ये ब्रिज डेक काँक्रीट स्लॅब सेल्फ लेव्हलिंग फ्लोअर्स ग्रॉउट्स दुरुस्तीचे साहित्य प्रेशर पाईप्स इत्यादींचा समावेश होतो मग आता संशोधनाच्या बाबतीत आपण कुठे उभे आहोत म्हणून आता आपण औद्योगिक उपउत्पादनांचा वापर करून CSA आधारित सिमेंटच्या निर्मितीबद्दल विचार करणे आवश्यक आहे कारण त्यामुळे खर्चात मोठी घट होईल तसेच कार्बोनेशन गंज आणि ऍसिड अटॅक विरूद्ध CSA आधारित काँक्रीटची टिकाऊपणा हे संशोधनाचे सक्रिय क्षेत्र आहे जसे आपण पाहतो की रिओलॉजी खूप महत्वाची आहे आपण नवीन रासायनिक मिश्रण कसे शोधू शकतो जे CSA आधारित सिमेंटच्या कार्यक्षमतेवर नियंत्रण ठेवू शकतात त्यामुळे संशोधनाची ही भविष्यातील संभाव्य क्षेत्रे आहेत आपण लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद